वेव्स अंड वेव एक़्वेशन आपण म्याक्स्वेल च्या समीकरणांबद्दल बोलत आहोत आणि आज आपण काय करणार आहोत तर म्याक्स्वेल च्या समीकरणांवरून इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरीचे असणे कसे मिळते याविषयी बोलणार आहोत इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरी म्हणजे काय तर विद्युत आणि चुंबकीय अडथळ्यांमधून निर्माण झालेल्या आणि विस्तारित होणाऱ्या लहरी होय हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की लहरी म्हणजे काय - लहरी आणि लहरीचे समीकरण म्हणून आज या व्याख्यानात आपण लहरीचे समीकरण काय ते कोठून आले आणि लहरी कश्या निर्माण होतात हे समजून घेण्यासाठी थोडा वेळ घालवणार आहोत मी नॉन डीस्पेर्सीव लहरींबद्दल बोलणार आहे नॉन डीस्पेर्सीव म्हणजे अशी लहर जी पुढे जाताना नाहीशी होत नाही सोप्या पद्धतीने हे काय आहे ते मी सांगतो तर लहर म्हणजे काय हे आपण समजून घेऊया विशेषतः आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की लहर म्हणजे काय विशेषतः आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की लहर म्हणजे साहित्याचा कण इकडून तिकडे जाणे असते काय आणि उत्तर आहे नाही उदाहरणार्थ तुम्ही पाण्याच्या लहरी पाहिल्या आहेत जिथे मी हा फरक सांगतो त्या पुढे जातात पण आपण पाणी पुढे जाताना पाहत नाही तसेच जेव्हा मी म्हणतो तिथे एक प्रेशर लहर पुढे जाते आहे पण त्याचा अर्थ असा नाही की या विशेष लहरी बरोबर हवा देखील पुढे जात आहे काय होतेय की लहरी मध्ये अडथळा असतो जो पुढे जातो आहे म्हणून जेव्हा मी बोलतो मी हवेत अडथळा निर्माण करतो त्यामध्ये मी प्रेशर चा फरक निर्माण करतो तो प्रेशर चा फरक पुढे जातो परंतु साहित्य कण एका जागेतून दुसरीकडे जात नाहीत तसेच पाण्याच्या लहरींमध्ये मी अडथळा निर्माण करतो तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो पण पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही म्हणून जेव्हा आपण लहरीबद्दल बोलत आहोत समजा मी x अक्षाच्या दिशेने जाणाऱ्या लहरीचा विचार करीत आहे जर माझ्याकडे एक अडथळा आहे आणि त्याला वेळ t0 असताना अडथळा x असे म्हणू किंवा लिहूया ती अबाधित पणे प्रवास करते याचा अर्थ असा की ती जशी हलते ती पूर्वीसारखीच राहते तर जोपर्यंत ती vt एवढे अंतर जात नाही तोपर्यंत मला ती पूर्वीसारखीच देवू दे कार्य तसेच राहील मी हे कार्य x आणि t मध्ये कसे लिहिणार कार्य केवळ जागा बदलत आहे म्हणून f बरोबर मूळ बिंदू vt ने बदलला आहे म्हणून मी हे f x -vt 0 असे लिहितो हे f x -vt आणि हे आहे f x t0 साठी तर आपण काय म्हणत आहे की अडथळा तसाच राहतो पण तो vt इतक्या अंतराने बदलला आहे धन x अक्षाच्या दिशेने v गतीने जाणाऱ्या लहरीचे हे वर्णन आहे असे मी म्हणेन याच पद्धतीने मी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या या लहरीचा विचार करू शकतो तर ती -vt इतक्या अंतराने हलली असेल आणि म्हणून मी हे कार्य जे x होते f x t 0 होते ते f xvt 0 असे लिहेन अश्याप्रकारे जशी ती हलते तसे कार्य बदलते याकडे वेगळ्या प्रकारे बघता येईल समजा मी या कार्याचा वेळेनुसार आलेख काढला x0 साठी समजा f x 0 आहे आणि हे f x0 साठी वेळ t चे कार्य असे लिहिले जाते तर जर मी x च्या कार्याकडे पाहत आहे सारख्याच वेळेसाठी तर ते f x t बरोबर x0 चे कार्य पूर्वीच्या वेळेसाठी t xv असे होईल उजवीकडे जाणाऱ्या लहरी ला दाखवण्याची ही आणखीन एक पद्धत आहे जर लहर डावीकडे जात असेल तर मला हे f x t बरोबर f ची x साठीची संख्या बरोबर 0 xv वेळेसाठी मिळेल तर लहर दाखवण्याची ही दुसरी पद्धत आहे समीकरणात याचा अर्थ काय fxtfx0t xv fxtfx0txv आता मला उजवीकडे जाणाऱ्या लहरीच्या f x t बरोबर f x -vt या स्वरूपावर काम करू दे दुसरी टर्म 0 आहे म्हणून मी ती लिहिणार देखील नाही किंवा f xvt वर जी डाव्या दिशेने जाते आहे उजव्या दिशेने जाणाऱ्या लहरीसाठी x ने दिफ़ेरेन्शिएट करू दे जे मिळेल dfdu dudx इथे u बरोबर x -vt आहे त्यावरून मला dfdu मिळेल तसेच dfdt बरोबर dfdu गुणिले dudt बरोबर v dfdu मिळेल यावरून हे लगेच स्पष्ट होईल की उजवीकडे जाणाऱ्या लहरीसाठी माझ्याकडे dfdx बरोबर dfdu बरोबर -lvdfdt आहे आणि हे उजवीकडे जाणाऱ्या लहरीचे समीकरण आहे डावीकडे जाणाऱ्या लहरीसाठी हे चिन्ह धन होईल ∂u∂t v∂f∂u ∂f∂x∂f∂u 1v∂f∂t तर मला लहरीचे समीकरण मिळाले जी उजवीकडे जाते आहे जे आहे dfdx बरोबर 1v df dt दोन्ही मध्ये मी असे म्हणू शकतो की df dx वरचे t ने डेरीवेटीव घेण्यासारखे आहे आणि 1v ने गुणाकार करण्यासारखे आहे दुसऱ्या मध्ये मी असे म्हणू शकतो की df dx बरोबर मी सारखेपणाचे चिन्ह लिहितो अधिक 1vddt उजवीकडे किंवा डावीकडे जाणाऱ्या लहरींची ही मान्य समीकरणे आहेत या दोघांच्या मिश्रणाचे काय ती लहर कशी असेल जी पुढे जात नाही अश्या लहरीचे काय आणि मला ती लहर उजवीकडे जाते की डावीकडे हे नेहमी सांगावे लागेल का आपण असे करत नाही तर आपण ही समीकरणे एकत्र करतो एक सामान्य समीकरण लिहितो जी डावीकडे किंवा उजवीकडे जाते किंवा एका जागी स्थिर आहे जशी तार हलते तशी कुठेही न जाणारी आहे या केस मध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण ddx लिहितो म्हणून ती धन किंवा ऋण 1v ddt सारखी आहे त्यावरून दुय्यम लहर d 2 d x 2 ही 1 v2 ddt2 अशी मिळेल आणि म्हणून मी कुठल्याही डावीकडून किंवा उजवीकडून जाणाऱ्या लहरीसाठी d 2 f dx2 बरोबर 1v2d2fdt2 असे लिहू शकतो हे डावीकडे जाणारी लहर उजवीकडे जाणारी लहर किंवा या दोघांचे मिश्रण किंवा स्थिर लहर असे काहीही दाखवू शकतो जर मला एका प्रणालीतील अडथळ्याच्या हलण्यासाठीचे समीकरण मिळू शकते तर v देखील मिळू शकतो हे आपण आता उदाहरणाद्वारे पाहूया ∂x±1v∂t 2x21v22t2 2fx21v22ft2 पहिले उदाहरण म्हणजे जर मी तारेवरील लहर घेतली म्हणजे तिथे एक तार आहे ज्यामध्ये टेन्शन T आहे आणि त्याचे प्रती युनिट लांबी साठीचे वस्तुमान m u आहे अम्प्लीतूड खूप कमी आहे असे गृहीत धरून समजा मी ती हलवली तिचा अम्प्लीतुड खूप कमी आहे तर जर मी त्यातील छोटा भाग इथे घेतला जर मी या भागाकडे पहिले हा भाग जशी लहर पुढे जाते तसा वर खाली होतो आणि यासाठीचे समीकरण काढूया हे वर खाली होते कारण तिथे टेन्शन मुळे रेस्टोरिंग फोर्स आहे आता इथे या भागाकडे पाहूया तिथे टेन्शन T त्याला या दिशेने ओढत आहे तिथे टेन्शन या दिशेने ओढत आहे या टेन्शन चे उजव्या बाजूला दोन घटक आहेत T cos - समजा याला θ2 असे म्हणूया आणि उभा घटक T sin θ 2 हा θ 2 या कोनापेक्षा थोडंसं वेगळा आहे डावीकडे हे T cos θ 1 होईल आणि हा घटक T sin θ 1 आहे आणि म्हणून संपूर्ण उभा फोर्स बरोबर T sin θ 2 T sin θ 1 आहे आणि जर अम्प्लीतुड खूप छोटा असेल मी हे T θ 2 -T θ 1 असे लिहू शकतो आणि आडवा घटक आहे T T बरोबर 0 म्हणून या दोन उभ्या घटकांतील संतुलन तारेला वर खाली करते आपण θ 1 आणि θ 2 काढूया Vertical componentTsin2 Tsin1Horizontal componentT T0 तर आपण या तारेकडे आणि या छोट्या भागाकडे पाहत आहोत संपूर्ण फोर्स बरोबर T θ2 θ1 आहे जर मी इथे लांबी डेल्टा x घेतली θ1 हे अंदाजे tan θ1 आहे आणि जर आपण हे विस्थापन y हे x चे कार्य घेतले हे पार्शिअल डेरीवेटीव dydx आहे मी पार्शिअल लिहितो आहे कारण y हे x आणि t दोघांचे कार्य आहे दुसरीकडे θ2 tan θ2 आहे मी हे अंदाजे चिन्ह लिहायला नको हे अगदी बरोबर आहे जे आहे dydx x ला अधिक डेल्टा x त्याच वेळेला जे मी dydx x t अधिक सेकंड डेरीवेटीव d2ydx2डेल्टा x असे लिहू शकतो 1≈tan 1∂y∂xxt2tan 2∂y∂xxxt∂y∂xxt2yx2x तर उभा फोर्स मिळेल T θ2 बरोबर dydx x आणि t साठी किंवा d2ydx2डेल्टा x -dydx x आणि t ला हे रद्द होते आणि हे जे आपल्याला हवे आहे ते मिळते हा फोर्स बरोबर T d2ydx2 डेल्टा x इतका आहे आणि हा या छोट्या भागाचा प्रवेग असायला हवा त्याचे वस्तुमान बरोबर m u गुणिले डेल्टा x d2ydt2 हा प्रवेग आहे तुम्हीया दोघांना एकत्र करा डेल्टा x दोन्ही बाजूंनी रद्द होतो आणि तुम्हाला d2ydt2 बरोबर m u Td2ydt2 मिळेल हे आपण अगोदर मिळवलेल्या लहरीच्या समिकारणासारखे आहे आणि म्हणून या तारे मध्ये लहर निर्माण झाली आहे ती पुढे जाणारी लहर असू शकते किंवा स्थिर लहर असू शकते पण ही लहर जी निर्माण होते आहे तिची गती v 2 बरोबर Tmu इतकी आहे म्हणून प्रणालीमध्ये लहरीचे समीकरण कसे मिळवायचे याचे हे उदाहरण आहे आणि त्यातून तुम्हाला आपोआपच लहरीची गती देखील मिळते x2yt2 2yx2T2yt2v2T दुसरे उदाहरण म्हणजे मी x दिशेने जाणारी एका नळीमधील प्रेशर लहर घेतो यासाठी मी डेल्टा x लांबी असलेला वायू किंवा द्रवाचा भाग घेतो हा काही प्रेशर p खाली आहे आणि आपण इथे जास्तीचे प्रेशर डेल्टा p निर्माण करूया म्हणजे दावी बाजू y x अंतराने हलेल हे प्रेशर पुढे जाते आणि ते त्याची जागा बदलते म्हणजे उजव्या बाजूला ही रेषा yx डेल्टा x ने हलते आणि इथले प्रेशर डेल्टा p अधिक काही डेल्टा ने बदलते - समजा त्याला 2 p असे म्हणूया हे सेकंड ऑर्डर चे आहे आपल्याला काय करायचे आहे की या प्रेशर फरकामुळे किती फोर्स निर्माण होतो त्याचा संबंध या छोट्या भागाच्या जो आपण घेतला आहे प्रवेगाशी लावूया आणि आपल्याला काय समीकरण मिळते ते पहा पहिले हा डेल्टा p काय करतो तो घनमान बदलतो क्रॉस सेक्शन A आहे असे गृहीत धरले तर आपण सर्वप्रथम घनमानातील बदल काढूया म्हणून घनमानातील बदल बरोबर A y x ला अधिक डेल्टा x - A y x आहे दोन उभ्या रेषांमधील आपण घेतलेल्या या भागाचा हा घनमानातील बदल आह आणि हा आहे A dydxडेल्टा x हा घनमानातील बदल डाव्या बाजूच्या प्रेशर डेल्टा p मुळे झाला आहे डेल्टा p अधिक डेल्टा 2p उजव्या बाजूला हा डेल्टा 2 p हा असंतुलित फोर्स आहे जो या भागाचा प्रवेग निर्माण करतो तर या डेल्टा p मुळे आकुंचन होते व्याख्ये वरून डेल्टा p बरोबर dpdv गुणिले डेल्टा v होय जे मी v d p dv डेल्टा v v असे लिहू शकतो लक्षात घ्या की ही संख्या v dp dv म्हणजे बल्क मोडूलस आहे अनिम्हणून मी हे -B असे लिहू शकतो डेल्टा v बरोबर A dydx डेल्टा x या घटकाचे घनमान A डेल्टा x होय म्हणून डेल्टा p बरोबर -B A इथे रद्द होतो dydx होय Change in volumeAyxx AyxA∂y∂xx p∂P∂VVV∂P∂VVV B∂y∂x तर आपण काय काढले की या नळी मध्ये जी p प्रेशर खाली आहे मी जेव्हा इथे डेल्टा p लावतो इथले छोटे घनमान बदलते आणि हा डेल्टा p बरोबर -B dydx मिळते उजवीकडील प्रेशर बरोबर डेल्टा p अधिक डेल्टा 2 p होय म्हणून डेल्टा p अधिक डेल्टा 2p बरोबर -B dydx x ला आधील डेल्टा x मिळेल आणि हे -B dydx x ला B d2ydx2 गुणिले डेल्टा x असे मिळेल तर असंतुलित फोर्स बरोबर हे प्रेशर या इथे लागते डेल्टा p या उजव्या बाजूने बाहेर लागतो आणि म्हणून असंतुलित फोर्स बरोबर B dydx अधिक Bd2ydx2 डेल्टा x - B dydx x साठी होईल हे डेल्टा p आहे हे डेल्टा p अधिक डेल्टा 2 p आहे ही टर्म रद्द होईल आणि मला असंतुलित फोर्स B d2ydx2 डेल्टा x मिळेल जो या भागाला इथे प्रवेग देईल आणि हा प्रवेग बरोबर d2ydt2 आहे आणि फोर्स बरोबर वस्तुमान गुणिले प्रवेग आणि या भागाचे वस्तुमान बरोबर हे घनमान A डेल्टा x गुणिले घनता ρ होय आणि मी हे फोर्स भागिले क्षेत्रफळ यासाठी देखील लावले पाहिजे या गोष्टी दोन्ही बाजूंना रद्द करूया मी हा A रद्द करतो मी हा डेल्टा x रद्द करतो आणि आपल्याला B2yx2ρ2yt2 हे समीकरण मिळेल B2yx2ρ2yt2 आणि म्हणून समीकरण आहे d 2 y d x 2 बरोबर ρB d 2 y d 2 वर्ग यावरून मला लगेच गती चा वर्ग बरोबर Bρ मिळेल तुम्हाला हे सूत्र माहित आहे एका माध्यमातील आवाजाची गती बरोबर √Bρ होय जेव्हा मी B लिहिला जो होता -v dp dv आपल्याला हे माहित नव्हते की तापमान स्थिर आहे की अडीअबेतिक ज्याचे आपण विश्लेषण केले की हवेतील अश्या बदलामध्ये क्वचितच उर्जा पाठवली जाते तुम्हाला हे नक्कीच माहित आहे म्हणून आपण B Q0 किंवा अडीअबेटीक घेतो तर मला हा B अडीअबेटीक लिहू दे मी तुम्हाला दोन उदाहरणे दाखवली जिथे गतीची समीकरणे वापरून आपल्याला एक समीकरण मिळाले जे लहरीचे समीकरण आहे ज्यातून आपण आवाजाची गती किंवा अडथळ्याची गती किंवा त्या माध्यमातील लहरी ची गती काढू शकलो आणि शेवटी हे लहरीचे समीकरण त्याचे उत्तर मला हा अडथळा कसा जातो आहे ते सांगेल आता याचे विशिष्ट उदाहरण म्हणजे प्लेन लहर होय जी x वर अवलंबून असते आणि तिचा अम्प्लीतूड सगळीकडे y आणि z वर अवलंबून राहत नाही म्हणून उदाहरणार्थ जर माझ्याकडे x y आणि z आहेत प्लेन लहरीचा असा वेव्फ्रन्त असेल ज्याचा अम्प्लीतूड yz प्लेन मध्ये सारखा असेल आणि हा अडथळा x च्या दिशेने प्रवास करेल आपण हार्मोनिक लहरी देखील पाहिल्या ज्यांचा अडथळा y x t बरोबर Asin2πxλ νt आहे तुम्हाला दिसेल की हे d2ydx2 च्या समीकरणाचे समाधान करते या केस मध्ये ते -A4π2λ2sin2πxλ νt आहे आणि d 2 y dt2 बरोबर -A4π2ν2 sin 2πxλ vt होय आणि तुम्ही हे तपासून पाहू शकता की हे नंतर वेव समीकरणाचे समाधान करते ज्यात गती बरोबर ν गुणिले λ आहे